विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण अंदाजपत्रक शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि मागील वर्गात आपण अंदाजपत्रक म्हणजे काय या बद्दल सविस्तर चर्चा केली होती आणि मुख्यतः आपण मास्टर बजेटबद्दल बोललो होतो आपण मास्टर बजेटची संकल्पनात्मक चर्चा केली आणि मग आपण मास्टर बजेट कसे तयार करावे हे शिकलो जेथे आपण दोन तपशील सविस्तरपणे बनविले आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की दोन कंपन्यांचे अंदाजपत्रक कसे तयार करावे तिथे आपण मास्टर तयार केले बरोबर आता आपण पुढच्या भागाकडे जाऊ मी तुम्हाला पूर्वीच्या वर्गात देखील सांगितले होते की आपण ते तपशीलवारपणे जरी पाहिले असले तरी कंपनीमधील सर्व क्षेत्रात युनिट्स आणि सब युनिटमध्ये व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी खर्च नियंत्रणासाठी कंपनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मास्टर बजेट हे एक अतिशय महत्वाचे साधन आहे पण तरीही त्याला काही मर्यादा आहेत तर आपण त्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत आपण त्या मर्यादा अधोरेखित कराव्यात आणि मग त्या मर्यादांसाठी काय उपाय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावे बरोबर तर मास्टर बजेटच्या मर्यादांचे निराकरण म्हणजे लवचिक अंदाजपत्रक आवश्यकता का आहे तर मास्टर बजेटमध्ये उदाहरणार्थ आपण काय केले समजा आपण अंदाजपत्रक तयार करीत होतो आणि आपल्याला विक्री पातळी अंदाज लावला आहे आणि जर आपण विक्रीच्या मूल्याबद्दल बोलत असाल तर कधीकधी आपण ते लिहित होतो उदाहरणार्थ समजा तीन महिन्यांत आपल्याकडे 7 लाख रुपयांची किंवा डॉलर्सची किंवा आणि जसे की आपण सांगितले होते इतर काही महिन्यांसाठी कदाचित 4 लाख रुपयांची किंवा डॉलर्सची किंवा असेच किती तरींची विक्री होती तर हे तीन महिने आहेत आणि आपण 7 लाख 4 लाख 4 लाख बद्दल बोलत होतो तर आपण असे म्हणू शकतो की आपण एवढ्या विक्रीची अपेक्षा आपण जानेवारी महिन्यात एवढ्याची अपेक्षा फेब्रुवारी महिन्यात एवढ्याची अपेक्षा मार्च महिन्यात करू शकतो तर तुम्ही विक्रीची संख्या युनिटमध्येही रूपांतरित करू शकता समजा उदाहरणार्थ आपण येथे 7 हजार युनिट्सच्या उत्पादनाची आणि विक्रीची त्यानंतर 4 हजार युनिट्सच्या उत्पादनाची आणि विक्रीची आणि परत 4 हजार युनिट्सच्या उत्पादनाची आणि विक्रीची योजना आखत होतो तर एका युनिटची किंमत किंवा विक्री किंमत 100 असेल तर आपल्याकडे विक्रीचा एकूण अंदाज जानेवारी महिन्यात 700 हजार टन फेब्रुवारी महिन्यात 400 हजार टन आणि मार्च महिन्यात 400 हजार टन होता बरोबर आता आपण या सर्वांसाठी अंदाजपत्रक तयार करू त्याची सुरुवात विक्रीने करूया आणि सर्व खर्च वजा करू म्हणजे आपण उत्पन्नाचे विवरणपत्र अंदाजपत्रकीय उत्पन्न विवरणपत्र तयार करत असताना आपण विक्री सुरवातीला घेतली आणि मग आपण सर्व खर्च वजा केला आणि नंतर ऑपरेटिंग इनकम शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी आपण अंदाजित केला की विक्री 7 लाख रुपये किंवा डॉलर्स किंवा जेकाही असेल तेवढ्याची आहे त्यानंतर आपल्याला कळले की एवढ्या उत्पादन विक्रीसाठी आपल्याला एवढ्या स्तराचे उत्पादन करावे लागेल आणि मग आपण खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चांचा अंदाज लावला त्यानंतर ऑपरेटिंग खर्च आणि इतर सर्व गोष्टींसाठी आणि शेवटी आपण एकूण किती रोख व इतरगोष्टी लागतील याचा शोध घेतला परंतु आता तुम्ही पहा अंदाजपत्रकाची प्रमुख मर्यादा स्थिर अंदाजपत्रक मास्टर बजेट हे आहे मास्टर बजेटचे दुसरे नाव म्हणजे स्थिर अंदाजपत्रक आहे तर या अंदाजपत्रकाची प्रमुख मर्यादा म्हणजे आपण फक्त एका उत्पादनाची आणि कामगिरीची अपेक्षा करत आहात म्हणजेच कधीकधी हे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते आपण अंदाजलावत आहोत की जानेवारी महिन्यात आपण जेवढी अंदाज लावली आहे तेवढी विक्री बाजारात आपली अंदाजित विक्री किती असेल 700 हजार रुपये किंवा डॉलर्स पण याची किती खात्री आहे कारण आपण जे भविष्यात घडणार आहे त्याबद्दल येथे बोलत आहोत आपण फक्त अंदाज लावत आहोत या स्तरावर आपण केवळ योजना आखत आहोत वास्तविक कामगिरी खरच 7 लाख रुपयांची असू शकेल का ती 6 लाख 50 हजार रुपये किंवा डॉलर्सची पर्यंतची विक्री असू शकते ती 7 लाख 50 हजारची असू शकते ती 8 लाख रुपये किंवा डॉलर्स ची विक्रीचे असू शकते तर ज्या क्षणी विक्रीच्या रक्कमेमध्ये बद्दल होईल त्याच क्षणी तुमचे इतर सर्व अंदाजही बदलतील बरोबर त्याचप्रमाणे तुमची खर्चही बदलतील कारण उत्पादनाचे एकूण खर्च दोन भागांमध्ये होते एक म्हणजे चल खर्च तर चल खर्च उत्पादन आणि विक्रीच्या पातळीसह बदलू शकते कदाचित निश्चित खर्च बदलणार नाही परंतु मर्यादित उत्पादनापर्यंत उदाहरणार्थ आपण असा अंदाज केला होता की जानेवारी महिन्यात आपली विक्री 7 लाख रुपयांची होईल आणि निश्चित खर्च कितीतरी रक्कम म्हणजे समजा X रुपये आहे परंतु समजा आपली वास्तविक 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीने वाढली तर कदाचित हे शक्य आहे की निश्चित खर्च 7 5 लाखांपर्यंत राहील परंतु जर विक्री त्यापेक्षा जास्तीने वाढली तर आपले निश्चित खर्चसुद्धा वाढतील मग त्या बाबतीत काय होत आहे आपल्याकडे उत्पादन आणि विक्रीच्या फक्त एका स्तरापर्यंतचे बजेट आहे कदाचित एकूण कार्याचे परंतुयेथे वास्तविक कार्य बदलले आहे हे 6 लाख रुपयांपर्यंतचे असू शकते ते 8 लाख रुपयांपर्यंतचे असू शकते म्हणून तेथे अधिक वजा 1 लाख रुपये असू शकते तर नियंत्रणाकरिता आपण बनविलेले बजेट किंवा ह्या बजेटची माहिती कशी वापराल कारण नियंत्रण शक्य आहे बदलांचे विश्लेषण करणे केवळ तेंव्हा शक्य आहे जर आपण 7 लाखांची योजना आखली असेल आणि वास्तविक 7 लाख देखील असेल मग तुम्ही म्हणू शकता की माझी विक्री 7 लाख रुपये होती खरतर आपण बाजारात 7 लाख रुपयांची विक्री केली तर याचा अर्थ विक्री स्तरावर कोणताही फरक नाही आता उत्पादन खर्चाची तपासणी करू काही फरक आहे का कदाचित विक्रीसाठी अंदाजित उत्पादन खर्च 7 लाख रुपये आहे आपण ती पातळी गाठू शकतो का किंवा अंदाजा पेक्षा खर्च जास्त होता अंदाजा पेक्षा खर्च कमी होता जर ते जास्त आहेततर ते का वाढले जर ते कमी आहे तर ते कमी का झाले तर या बदलांचे विश्लेषण आपण करणार आहोत परंतु जर विक्रीची पातळी आता 8 लाख झाली असेल आणि तुमचे बजेट 7 लाखांचे असेल आपण अशा काही गोष्टींची तुलना करणार आहात आपले बजेट कमी उत्पादन आणि विक्रीसाठी आहे आणि वास्तविक कामगिरी 1 लाखांनी वाढली आहे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण रक्कम आहे तर आपण 7 लाख रुपये किंवा डॉलर्सच्या किंमतीच्या त्या विक्रिची तुलना तुम्ही या खर्चांशी कशी कराल याचा अर्थ जर तुम्ही त्या पातळी पर्यंत तुलना केली तर तुम्हाला आढळणारी भिन्नता सकारात्मक असेल आपण 7 लाख खर्चाची तुलना 8 लाखाच्या कार्यासोबत करता आहात तर तुम्ही म्हणू शकता की मालाचे आपले अंदाजित खर्च हे आहे खरतर आपल्याला कमी खर्च आला आहे म्हणून आपला नफा वाढला आहे तर हा विश्लेषणाचा मार्ग नाही आपल्याकडे बजेटचे अनेक स्तर असणे आवश्यक आहे आपल्याकडे बजेटचा फक्त एक स्तर असू शकत नाही म्हणजेच मास्टर बजेट किंवा स्थिर अंदाजपत्रक तुम्हाला 100 टक्के खात्री असू शकत नाही की आपण ज्या दिलेल्या कामगिरीच्या पातळीसाठी योजना आखत आहोत आपली कामगिरी प्रत्यक्षातदेखील तेवढीच असेल तर ज्यासाठी आपण योजना आखली किंवा ज्यासाठी आपण अंदाज लावला होता जर ती कामगिरी बदलत असेल कदाचित ते वाढत असेल कमी होत असेल किंवा ती किमान जेवढी आहे तेवढी राहत नसेल समजा जर असेल होत असेल तर काय होईल या बजेटचा काय उपयोग होईल कारण आता ज्यावेळी प्रत्यक्ष कामगिरीची वेळ येईल तेंव्हा उदाहरणार्थ ती 8 लाख किंवा 6 लाख आहे आणि आपले बजेट 7 लाख आहे तर त्या वेळी प्रथम आपण 6 लाख किंवा 8 लाखांचे बजेट तयार करावे आणि नंतर आपण दोन्ही परफॉरमेंसेसची तुलना कराल 6 लाखांची बजेट परफॉरमन्स कशे आहे 6 लाखांची प्रत्यक्ष कामगिरी किती आहे आणि मग त्यात काही प्रकारचे भिन्नता आहे की नाही तर याचा अर्थ 7 लाख किंवा 7 लाख रुपये किमतीच्या विक्रीच्या स्तरावर जे काही अंदाज लावले ते पूर्णपणे निरुपयोगी आहे याचा अर्थ आता तुम्हाला प्रत्यक्ष कामगिरीएवढे पुन्हा एक नवीन अंदाजपत्र तयार करावे लागणार तुम्हाला आता परत बघावे लागणार 8 लाखाची विक्री ही माझी आताची खरी प्रत्यक्ष कामगिरी आहे आता माझे बजेट 7 लाखांचे आहे आता मला पुन्हा 8 लाखांसाठी अंदाजपत्र तयार करावा लागेल आणि मग मला हे पाहावे लागेल की 8 लाख रुपये किंवा डॉलर्सच्या किंमतीचे विक्रीसाठी चल खर्च किती येईल निश्चित खर्च किती असायला हवे निश्चित आणि चल खर्च किती झाला आहे आणि नफ्याचे स्तर किती आहे तर आपण ज्या स्तराचे अंदाजपत्र तयार केले आहे म्हणजेच संपूर्ण अंदाजपत्र आपल्याला पाहावे लागेल आपण पहा की बजेट प्रक्रिया किती जटिल आहे आपण पाहिले आहे की स्थिर बजेटच्या बाबतीत तुम्ही पहिल्या शेड्यूलपासून सुरुवात केली आणि या छोट्या छोट्या तीन उदाहरणात आपण चर्चा केली की हे फक्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच एका तिमाहीसाठी तयार केले ते फर्म छोटे होते त्यांचे कामकाजही खूप छोटे होते परंतु आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांबद्दल बोलत आहोत ज्यांचे कामकाज संपूर्ण जगातील वेगवेगळ्या बाजारात पसरले आहे जरी त्यांना त्यांच्या भारतीय सहाय्यक कंपनीसाठी किंवा त्या बहुराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी असलेल्या भारतातील कंपनीसाठी अंदाजपत्रक तयार करायचे असतील तर ते दिलेल्या विक्री उत्पादन आणि कामगिरीच्या पातळीवर अंदाजपत्रक तयार करतात आणि वास्तविकतेमध्ये ते खूप भिन्न असते तर वेगवेगळ्या स्तरासाठी अंदाजपत्रक तयार करणे म्हणजे वास्तविकतेमध्ये किती गुंतागुंतीचे आहे तर आपण काय करू की आपण स्वतःला स्थिर अंदाजपत्रक आपण चर्चा करूया आणि या लवचिक अंदाजपत्र व भिन्नता विश्लेषणमध्ये आपण प्रथमतः स्थिर अंदाजपत्रकाच्या मर्यादेबद्दल चर्चा करूया आणि त्यानंतर आपण उत्तर शोधू की लवचिक अंदाजपत्रक स्थिर अंदाजपत्रकाच्या मर्यादा दूर कसे करतात आणि शेवटी आपण लवचिक अंदाजपत्रकाच्या पुनर्स्थित करायचे असेल तर आपण सर्व शकांचे समाधान करूया आपण लवचिक बजेटसाठी कसे जाऊ आणि व्यवस्थापन नियंत्रण आर्थिक नियंत्रण ऑपरेटिंग कंट्रोल करण्यासाठी लवचिक अंदाजपत्रकाचा म्हणजे उत्पादनाचा एक स्तर आहे जे स्थिर उत्पादनाचा एक स्तर आहे 7 लाख किमतीची विक्री 7 हजार युनिट्स फक्त एक स्तर परंतु प्रत्यक्षात आपल्याला खात्री नसते आणि आपण कधीही काही योजना आखत असलो तरी याची खात्री पटत नाही आणि ती कधीच निश्चित होत नाही आपण एक विद्यार्थी आहात आणि जर आपण कदाचित योजना आखत असाल तर आज दिवसभर किंवा मी 3 तास अभ्यास करीन परंतु संध्याकाळी तुम्हाला कळेल की एकतर तुम्ही चार तास अभ्यास केला असेल किंवा तुम्ही एका तासासाठी अभ्यास केला असेल तर याचा अर्थ आपल्या दैनंदिन नियोजन प्रक्रियेत वैयक्तिक पातळीवर जर आपण अंदाजित किंवा कदाचीत आपल्या नियोजित कार्याला व्यवसाय संघटनाच्या वास्तविक स्वरूपाला अपेक्षित किंवा अंदाजित कार्याला अपेक्षित वेळेमध्ये विचलित केले तर तुम्ही त्यास दुर्लक्षित करू शकत नाहीत आणि जर असे झाले तर संपूर्ण अंदाजित कार्य व्यर्थ ठरून जाईल तर त्यासाठी आपल्याला लवचिक अंदाजपत्राकडे जावे लागेल दुसरी गोष्ट म्हणजे मास्टर बजेटमध्ये दिलेला प्रकार फक्त एका स्तरासाठी बनविला जातो ही प्रमुख मर्यादा आहे मी फक्त तुमच्याशी चर्चा केली की हे केवळ उत्पादनाच्या एका प्रकारासाठी व एका स्तरासाठी आहे परंतु वास्तविकता ही भिन्न आहे त्यानंतर त्याचा क्वचितच उपयोग होतो सर्व वास्तविक परिणामांची तुलना मूळ बजेटच्या रकमेशी केली जाते जरी विक्रीचे प्रमाण मूळ नियोजित पेक्षा कमी असले तरीही मी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही 7 लाखांची योजना आखली आहे आणि वास्तविक कामगिरी 8 लाख आहे आणि जर तुम्ही 8 लाखाच्या विक्रीच्या कामगिरीची तुलना 7 लाखाच्या अंदाजाशी केली तर तेथे तुम्हाला काही तफावत जाणवेल मोठ्या प्रमाणात हे शक्य असू शकते की तफावत सकारात्मक आहेत तर आपण आनंदी होण्याचे आणखी कोणतेही कारण नाही की आपण 7 लाख युनिट्ससाठी योजना आखली होती आणि आपण 8 लाख रुपये किंवा डॉलर्सची किंवा युनिट्सच्या विक्रीची कामगिरी केली तर आता प्रमाणानुसार आपण जर खर्चासाठी गेलो तर तर तुम्ही म्हणू शकता की विक्रीतील फरक सकारात्मक आहे परंतु खर्चांमध्ये बराच फरक येईल व ती रक्कम नकारात्मक होईल कारण विक्रीसाठी 7 लाख किमतीच्या कच्च्या मालाची गरज कमी होती विक्रीच्या पातळीवर तो वाढला आहे त्यामुळे फरक नकारात्मक होईल पण शेवटी आपण कोणतेही उद्दिष्ट साध्य करणार नाही केवळ संसाधने वेळ आणि पैशांचा अपव्यय आहे तर स्थिर बजेटची ही प्रमुख मर्यादा आहे आणि त्या आधारावर म्हणजे आपल्याकडे जे काही माहिती उपलब्ध आहे आम्ही कामगिरी अहवाल तयार करतो आणि कामगिरी अहवाल मुळात एक सामान्य शब्द आहे ज्याचा अर्थ सहसा काही अंदाजपत्रकांसह वास्तविक निकालांची तुलना करणे असते तर ही तुलना केवळ तेव्हाच व्यवहार्य होईल जर आपल्याकडे दोन्ही कामगिरीची समान पातळी असेल म्हणजेच अंदाजित कामगिरी ही वास्तविक कामगिरी एवढी व वास्तविक कामगिरी ही अंदाजित कामगिरी एवढी असेल तर तुम्ही जाऊ शकता होय मी 7 लाख रुपयांना विक्री करायचा विचार करीत आहे मी 7 लाख रुपयांना विक्री करेल आता 7 लाख रुपयांच्या विक्रीसाठी काय किंमत असावी 7 लाख रुपयांच्या विक्रीसाठी खरोखर काय किंमत आहे यात काही फरक आहे का कारण फरक म्हणजे अपेक्षित रक्कम किंवा अंदाजित रक्कमेतील विचलन होय हे दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक असू शकते कच्च्या मालाची किंमत आपल्या अंदाजाने 7 लाख रुपयांच्या विक्रीसाठी कच्च्या मालाची किंमत 3 लाख रुपये असू शकते परंतु प्रत्यक्षात कच्च्या मालाची किंमत 2 5 लाख रुपयांवर आली आहे म्हणून हे सकारात्मक फरक आहे त्या दृष्टीकोनातून आपण बघितले पाहिजे की तेवढ्याच विक्री आणि उत्पादनावर 50 हजार रुपयांनी कच्च्या मालाची किंमत कशी कमी करू शकतो तर आपण त्याचा अंदाज लावला पाहिजे आता याची दोन कारणे असू शकतात एक म्हणजे फरक सकारात्मक असू शकतात फरक नकारात्मक असू शकतात जेव्हा विक्रीची अंदाजित किंमत 7 लाख डॉलर्स किंवा रुपये असते व कच्या मालाची अंदाजित किंमत 3 लाख रुपये असते खरतर आपण फक्त 2 5 लाख रुपये देऊन कच्चा माल खरेदी करण्यास किंवा कच्च्या मालाची किंमत पूर्ण करण्यास सक्षम आहोत याचा अर्थ आपण 50 हजार रुपये वाचविले आता 50 हजार रुपये सकारात्मक भिन्नता का आले आहे याची दोन कारणे असू शकतात एकतर आपला खरेदी विभाग खूपच कार्यक्षम आहे त्यांना काही उत्कृष्ट पुरवठादाराकडून कच्चा माल भेटला आहे ते कच्चा माल चांगली दर्जेदार आहे कदाचित जेव्हा आपण एक चांगली गुणवत्ता असलेले कच्चा माल विकत घेतो तेव्हा कचरा गंभीरपणे कमी केला जाईल आणि उत्सर्जना पेक्षा उत्पादन जास्त होईल तर कच्च्या मालाची एकूण आवश्यकता आपोआपकमी होईल बरोबर किंवा आणखी एक कारण असू शकते ते म्हणजे आपण बजेटच्या पातळीवर किंवा अंदाजपत्रकाच्या वेळी 3 लाखाचे कच्चा माल घेण्याची योजना आखली असेल परंतु ते चुकीचे नियोजन होते हा चुकीचा अंदाज होता आणि प्रत्यक्षात 2 5 लाखाचा अंदाज असायला हवा तर पहिली गोष्ट अशी की खरेदी विभागाच्या अतिरिक्त सावधगिरी व कार्यक्षमतेमुळे किंवा त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे जर किंमत कमी झाली असेल तर ते कौतुकास्पद प्रयत्न आहे आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे परंतु प्रत्यक्षात किंमत 2 5 झाली असती तर ते बजेटचे अंदाज चुकीचे झाले असते आपण अंदाजित केले होते की बरीच जास्त किंमत होईल व 50 हजारांनी किंमत वाढेल तर आपल्याला आपल्या बजेट काढणाऱ्या टीमला त्यांचा बजेट चुकला म्हणून काढून टाकावे लागले असते तर हा खर्च 2 5 वर नियंत्रित केला गेला नसता परंतु तो 3 लाखांवर गेला असता का कारण तुमचे बजेट असेच म्हणत आहे तर मग आपले 50 हजार रुपये कमी झाले असते व आपला नफा कमी झाला असता तर ज्याच्यामुळे हा फरक आला तो एक अनुकूल फरक आहे अंदाजित किंमत 3 लाख आहे व वास्तविक किंमत 2 5 आहे तर आपण 50 हजारांची बचत केली परंतु नेहमी असे समजू नका की 50 हजारांची बचत फक्त उत्पादन किंवा खरेदी विभागाच्या कामगिरीमुळे झाली हे कदाचित बजेटचा अंदाज चुकल्यामुळे होऊ शकते अंदाजित वास्तविक किंमत कदाचित 2 5 असावे कोणीही अतिरिक्त काळजी घेतली नाही कोणीही अतिरिक्त कामगिरी केली नाही आणि कोणालाही काही विशेष आढळले नाही किंवा कोणीही कोणतेही अतिरिक्त प्रयत्न केले नाहीत हे फक्त व्यवसायाच्या सामान्य कामकाजामुळे झाले आहे परंतु बजेट टीमने केलेला अंदाज चुकीचा होता म्हणून कोणाचे कौतुक करण्याची गरज नाही त्याऐवजी आपल्याला असे म्हणावे लागेल कि आपण बजेट टीमला याची जाणीव करून द्यावी की ते कोठे कमी पडले तर दोन्ही मार्गांनी जर नकारात्मक फरक असल्यास उदाहरणार्थ आता अंदाजित किंमत 3 लाख होती खरतर कच्या मालाची किंमत 3 5 लाख झाली आहे मग ते नकारात्मक फरक आहे आणि त्याचा शोध घेण्याची गरज आहे की खर्च का वाढला आहे अंदाजपत्रकाचे हे खरे उद्दिष्ट आहे परंतु जर तेथे सकारात्मक फरक असेल तर आनंदी असण्याची गरज नाही की एक सकारात्मक फरक आहे म्हणून आपण त्या फरकाचे विश्लेषण करू नये दोन्ही प्रकारे जेव्हा फरक हे विश्लेषणाची किमान स्तर ओलांडतात जेव्हा ते विश्लेषणाची किमान स्तर ओलांडतात तेव्हा त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे आता विश्लेषणाचे किमान स्तर किती आहे विश्लेषणाचे किमान स्तर तपासण्याचे दोन प्रकार आहे विश्लेषणाच्या स्तराची तपासणी कशी केली जाईल सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाबतीत विश्लेषण दोन प्रकारे ठरविले जाईल ते टक्केवारीत असू शकते किंवा परिपूर्णतेत असू शकते उदाहरणार्थ टक्केवारी संकल्पना म्हणजे काय तर आपण असे म्हणू की फरक हे 10 टक्क्या पर्यंत आहे बरोबर किंवा असे म्हणू की फरक 50 हजारांपर्यंतचे परिपूर्ण मूल्य बरोबर आपण या फरकांचे विश्लेषण करणार नाही कारण आपल्या सर्वांना हे माहित आहे अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार आपण जे काही तयार केले आहे त्यात 10 टक्क्यांचा सकारातमक व 10 टक्क्यांचा नकारात्मक फरक अपेक्षित आहे कच्च्या मालाची किंमत 10 टक्क्यांनी वाढू शकते कच्च्या मालाची किंमत 10 टक्क्यांनी खाली जाऊ शकते जर फरक मूलभूत रक्कमच्या किंवा अंदाजितच्या 10 च्या आत असेल तर त्या फरकांचे विश्लेषण करण्याची गरज नाही कारण आपण त्यासाठी तरतूद आधीच केली आहे त्याचप्रमाणे परिपूर्णतेच्या संकल्पनेनुसार उदाहरणार्थ आपण आपले अधिकाधिक स्तर ठरवलेले आहे जर थे फरक 50 हजार रुपयांनी किंवा डॉलर्सनी सकारात्मक किंवा नकारात्मक असेल तर त्याचे विश्लेषण करण्याची गरज नाही कारण ते तसे होणे अपेक्षित होते उदाहरणार्थ आपण पुन्हा अंदाज लावला कच्च्या मालाची किंमत 3 लाख आहे आता प्रत्यक्षात त्याची किंमत 3 5 लाख किंवा 2 5 लाख झाली आहे ह्यात 50 लाखाचा सकारात्मक किंवा नकारात्मक फरक आहे या फरकाचे विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही कारण आपल्याला हे माहित होते की अंदाजपत्रकात आणि प्रत्यक्ष कामगिरीमध्ये एवढा फरक दिसून येईल आणि दुसरे कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितले आहे होते की व्यवस्थापन लेखाचा किंवा कदाचित संपूर्ण व्यवस्थापनाचा मूलभूत मंत्र खर्च व नफा या दोन गोष्टींवर आधारित आहे म्हणूनच जेव्हा आपण प्रत्येक व्यवस्थापन निर्णय घेताना खर्च व नफा या दोन गोष्टींबाबत चर्चा करत आहोत आपण हे लक्षात ठेवायला हवे की नफा हे नेहमी खर्चांपेक्षा जास्त असायला हेवे किंवा तुमचा नफा नेहमी खर्चांपेक्षा अधिक असला पाहिजे व्यवस्थापनाच्या कोणत्याही निर्णयासाठी व कोणत्याही व्यवस्थापकीय निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जर नफ्या पेक्षा खर्च जास्त असेल तर हा योग्य व्यवस्थापन निर्णय नसेल व्यवसायाचा हा चांगला निर्णय नाही म्हणून जेव्हा आपण 10 टक्के किंवा 50 हजार अशे अधिकाधीक स्तर निश्चित केले त्यानंतर सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारांमध्ये जर हा फरक 15 टक्के असेल तर आपण त्याचे विश्लेषण करू आपल्याला माहित आहे एक कारण म्हणजे ते 10 टक्के किंवा 50 हजारांने आपल्या अपेक्षे पातळीच्या पलीकडे आहे दुसरे कारण म्हणजे जर तुम्ही या फरकांचे विश्लेषण केले जे 10 टक्के किंवा 50 हजारांने जास्तीचे आहे तर लाभांच्या तुलनेत या फरकांचे विश्लेषण करण्याची किंमत खूपच कमी असेल कारण फरकांचे विश्लेषण करण्यासाठीसुद्धा खर्च येत असतो आपल्या संपूर्ण अंदाजपत्रक कार्यसंघाला किंवा फरक विश्लेषण कार्यसंघाला एकत्रित बसावे लागेल म्हणजेच त्यांना आपल्याकडे असणाऱ्या अंदाजपत्रकाची संपूर्ण माहिती शोधावी लागेल व सर्व विवरणपत्र तयार करावे लागतील मग टक्केवारीत किंवा कदाचित परिपूर्ण मूल्यांमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने आपल्याला तपशीलवार विश्लेषण करावे लागेल त्यासाठी लोकांचा वेळ लागतो व ते लोक फ्रीमध्ये येत नाही ते लोक खूप महाग असतात म्हणजेच विश्लेषक संघ खुप खूप महाग असतात म्हणूनच हे तेंव्हाच केले पाहिजे जर आपण अशी अपेक्षा करत असाल की फरक विश्लेषित करण्याचा खर्च या विश्लेषणामुळे आपल्याला होणार्या फायद्यांच्या तुलनेत कमी असेल म्हणूनच या कारणास्तव अधिकाधिक स्तर निशचित केला आहे व ती 10 टक्के किंवा 50 हजाराने पूर्व निशचित केले आहे की जर ती 10 टक्क्या पेक्षा अधिक होत असेल तर होय त्याचे विश्लेषण केले जाईल आणि जर ते परिपूर्ण मूल्यात 50 हजारपेक्षा जास्त होत असेल त्याचे विश्लेषण करू अन्यथा आपण कोणत्याही प्रकारच्या फरकांच्या विश्लेषणासाठी जाणार नाही बरोबर तर फरक म्हणजे वास्तविक रकमेचे अपेक्षित किंवा अंदाजित रकमेमधील विचलन होय आणि या बाबतीत आपल्याकडे अंदाजपत्रांचे एक नव्हे तर एकापेक्षा जास्त स्तर असणे आवश्यक आहे जे स्थिर अंदाजपत्राची प्रमुख मर्यादा आहे तर आता उदाहरणार्थ जर आपल्याकडे केवळ स्थिर बजेट म्हणतात बरोबर तर उदाहरणार्थ आपण विक्री किंमत जी 4 लाख रुपये आहे प्रथम त्याबद्दल चर्चा करूया आता ती अंदाजित रक्कम 380000 आहे तर आता 20000 हे सकारात्मक फरक आहे तर आपण 20000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीने विक्री करत आहोत आणि दुसरा भाग किंमत असू शकते एकूण किंमत वस्तूंची विक्री किंमत 380000 असण्याची अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षात किंमत कमी झाली आहे तर या बाबतीत आपण म्हणू शकते की हा आणखी एक फरक आहे तर अंदाजित किंमत किती होती 3 लाख 80 हजार हि वास्तविक किंमत 3 लाख 70 हजारांवर आली आहे तर हे 10 हजारांचे फरक आहे बरोबर तर आता आपल्याकडे दोन स्तर आहेत एक म्हणजे अंदाजित दुसरे म्हणजे वास्तविक बरोबर अंदाजित विक्री स्तर 3 लाख 80 हजार आहे तुमचा खर्च 3 लाख 80 हजार होण्याची अपेक्षा आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण अपेक्षा करीत आहोत की व्यवसायला येथे नफा किंवा नुकसान काहीही झालेले नाही पण प्रत्यक्षात काय झाले आहे आपली वास्तविक विक्री वाढली आहे किंमत खाली आली आहे म्हणून यात फरक आहे परंतु केवळ विश्लेषण करणे शक्य आहे की आपली वास्तविक कामगिरी ही अंदाजित कामगिरी इतकीच आहे तर याला स्थिर बजेट फरक आहे अंदाजित 3 लाख 80 हजार होते व वास्तविक 4 लाख आहे तर आपण असे म्हणू शकत नाही की केवळ विक्री मूल्य 20 हजारांनी वाढले आहे आणि त्याच रकमेवर खर्च वाढणार नाही ते होणार नाही जर विक्री वाढणार आहे तर खर्चही वाढणार आहे परंतु खर्च प्रमाणानुसार वाढत आहे का याचा अर्थ 3 लाख 80 हजाराजाच्या विक्री स्तरावर उत्पादन खर्च किती असावा आणि आता काय तर विक्रीवर खर्च 4 लाखांनी वाढला आहे ते प्रमाण वाढले आहे का किंवा प्रमाणामध्ये काहीतरी कमी किंवा जास्त झाले आहे का ज्याच्या विशॆषणाची आवश्यकता आहे तर आता आपल्याकडे 3 लाख 80 हजार विक्रीच्या किंमतीची माहिती आहे आणि प्रत्यक्ष कामगिरी 4 लाखांने वाढली आहे तर आपण फरकाचे विश्लेषण कसे कराल तर आपण फरकांचे विश्लेषण कसे कराल आता आपल्याला विक्री केलेल्या वस्तूच्या एकूण खर्चाला वस्तूच्या विक्री किंमतीच्याच प्रमाणात रुपांतरीत करावे लागेल तर त्यासाठी आपल्याकडे बजेट नाही कारण आपल्याकडे केवळ एका स्तरासाठी स्थिर बजेट आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आता आपण खर्चांबद्दल बोलूया आपण खर्चाच्या या भागाबद्दल बोलत आहोत या म्हणजेच मास्टर बजेटचे फरक म्हणतात आता 3 लाख 80 हजार ही अंदाजित विक्री आहे वास्तविक विक्री 4 लाखांपासून 4 लाख 20 हजारापर्यंत वाढली आहे तर खर्च कसा वाढला आहे ते प्रमाणानुसार वर गेले आहे का 4 लाखाची विक्री किंवा उत्पादन खर्चांवर काय अपेक्षित होते तो समान प्रमाणात वाढले आहे का की ते कमी जास्त झाले आहे याला फरक असे म्हणतात आणि जर वास्तविक खर्च ते बजेटच्या खर्चापेक्षा कमी असतील तर त्याचा परिणाम अनुकूल खर्च म्हणतात तर कोणत्याही मार्गाने ते शक्य आहे परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये जर ते अधिकाधिक स्तराच्या

लवचिक बजेट बदल करते तर या बाबतीत आपण काय करू जसे की अलिकडच्या काळात आपण कॉम्पुटरवर बजेट बनवित आहोत तर जेंव्हा आपण कॉम्पुटरवर एखाद्या कार्याच्या एखाद्या स्तरासाठी बजेट बनवितो उदाहरणार्थ जसे की 8 लाख किंमती एवढी विक्री तर मग आपण तिथे काय करू आपण ते बजेट रूपांतरित करू उदाहरणार्थ विक्री 8 लाख रुपये आहे किंवा ती 9 लाखांपर्यंत जाईल किंवा ती 7 लाख रुपयापर्यंत खाली येईल मग प्रमाणानुसार खर्च किती बदलेल तर आपण 7 8 आणि 9 लाखांच्या विक्रीसाठी खर्च काढूया आणि मग कॉम्पुटर मधील एक्ससेल शीटमध्ये ठेवूया व आपण असे म्हणू की जर विक्री 8 लाख असेल तर कच्या मालाचा खर्च एवढा असेल जर ते 7 लाखांपर्यंत खाली आले तर कच्च्या मालाची टक्केवारी इतकी आहे आपोआपच कॉम्पुयटरने कच्च्या मालाची किंमत समायोजित केली पाहिजे जर ते 9 लाखांपर्यंत गेले तर कॉम्पुयटरने आपोआपच त्याचे रूपांतर 9 लाखात केले पाहिजे तर आपण काय केले पाहिजे तर अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वीच आपल्याला पूर्व तयारीने अगोदरच योग्य सूत्रे तयार करून त्या ठिकाणी ती सूत्रे ठेवली पाहिजेत म्हणून उद्या प्रत्यक्ष कामगिरी जी काही असेल त्यासाठी आपल्याकडे बजेट आहे जर आपल्याकडे त्यासाठी बजेट नसेल तर आपण ते करू शकता मला वाटते की काही मिनिटांत आपण बजेट तयार करू शकता कारण आपण सिस्टममध्ये गोष्टी आधीपासूनच ठेवल्या आहेत सर्व सूत्रे बदलली आहेत ज्या क्षणी आपण हे बदलता जेंव्हा आपण विक्रीचे सर्वोच्च मूल्य बदलतो तर आपण इतर मूल्य बदलू शकतो किंवा आपॊआपच सर्व मूल्य बदलून तुम्हाला अंदाजित रोख प्रवाह विवरणपत्र मिळेल आपणास बजेटचे उत्पन्न विवरणपत्र मिळते विक्रीच्या बदललेल्या स्तरासाठी तुम्हाला बजेट बॅलन्स शीट मिळेल हे तेंव्हाच होईल जर तुम्ही अगोदरच लवचिक किंवा बदलते अंदाजपत्रक वापरत असाल व जेथे सर्व सूत्रे अगोदरच ठेवलेली आहेत सिस्टममध्ये सर्व काही आहे आणि ते देखीलआपल्याला फक्त एकदाच करावे लागेल तर केवळ स्थिर बजेटवर अवलंबून राहू नका आपल्याला विस्तृत अंदाज घेता येणे शक्य आहे परंतु आपल्याला वास्तविक व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली हवी असल्यास आपणास लवचिक बजेट वापरावे लागेल लवचिक बजेट सूत्रांच्या बाबतीत आपण काय करू म्हणजे कॉम्पुटरमध्ये आपल्याला सूत्रे अगोदरच ठेवावी लागतील लवचिक अंदाजपत्रक हे मास्टर बजेटच्या रेव्हेन्यू सुद्धा बदलते जेव्हा उत्पादन 7 लाख असेल तेव्हा आपली चल किंमत इतकी असेल कारण समजा आपण म्हणले की उत्पादनाचे 1 युनिट तयार करण्यासाठी 10 युनिट्स कच्च्या मालाची आवश्यकता असते तर जर आपण 2 युनिट तयार केली तर आपल्याला 20 युनिट्स आवश्यक आहेत जर आपण 3 युनिट तयार करता तर आपल्याला 30 युनिट्स आवश्यक असतात तर प्रमाणानुसार ते बदलत आहे आता आपण निश्चित खर्चाबद्दल अधिकाधिक क्षमता आहे आता त्या प्लँन्टचा म्हणून आपण जे काही खर्च केले आपण त्यानुसार त्याची गणना करूया हे बदलणार नाही की जर तुम्ही 10 हजार युनिट्सच्या जागी 9 हजार युनिट्सचे उत्पादन केले तर आपला निश्चित खर्च कमी होईल तर नाही असं कधीच होणार नाही एकूण निश्चित खर्च पर युनिट राहील परंतु जर 10 हजारांपेक्षा कमी उत्पादन आणि विक्री असेल तर प्रति युनिट आपली निश्चित खर्च वाढेल कारण एकूण निश्चित खर्च उत्पादित युनिट्सद्वारे विभागला जाईल म्हणून निश्चित खर्चाच्या बाबतीत असे होईल तर दिलेल्या उत्पादन पातळीवर निश्चित खर्च तेवढाच राहील जेव्हा उत्पादनात खूप वाढ होईल तेंव्हाच निश्चित खर्चामध्ये खूप बदल होईल उदाहरणार्थ समजा 10 हजार युनिट्सच्या बाबतीत परंतु चल खर्च तेवढेच राहील पर युनिटस ते सुद्धा तेवढीच राहील एका युनिट्सच्या उत्पादनासाठी 10 हजार युनिट्स कच्या मालाची गरज आहे 2 युनिट्सच्या उत्पादनासाठी 20 हजार युनिट्स कच्या मालाची गरज आहे 3 युनिट्सच्या उत्पादनासाठी 30 हजार युनिट्स कच्या मालाची गरज आहे उत्पादनाच्या विशिष्ट स्तरावर चल खर्च तेवढाच राहतो तर याचा अर्थ असा आहे की आपण त्या धारणा लक्षात घेतल्या पाहिजेत त्यास मानक सूत्रात रुपांतरित करू संगणकांमध्ये ठेवू आणि मग आपण म्हणू शकतो की जर आपण उत्पादन केले आणि 10 हजार युनिट्सची विक्री केली तर एवढ्या कच्च्या मालाची गरज असेल आणि जर आपण ते 9 हजार युनिट्सपर्यंत कमी केले तर आपल्याला एवढ्या कच्च्या मालाची गरज असेल आणि जर आपण ते 6 हजार युनिट्सपर्यंत कमी केले तर आपल्याला एवढ्या कच्च्या मालाची गरज असेल तर ज्या क्षणी तुम्ही विक्री आणि उत्पादन किंवा उत्पादन किंवा विक्रीची स्तर बदलता कच्च्या मालाची किंमत आपोआप बदलते तर त्यास लवचिक अंदाजपत्रक प्रणाली खर्च आणि उत्पन्न यावर परिणाम होत असतो ज्या क्षणी उत्पन्न बदलते विक्री बदलते खर्च आपोआप बदलते तर तुम्ही ती व्यवस्था संगणकात ठेवली आहे जेणेकरून ते खूप उपयोगी पडेल आणि ते स्थिर अंदाजपत्रक म्हणले जाते आपण व्यावहारिकदृष्ट्या व्यावहारिक अंदाजपत्रक तयार करू मग आपणास कळेल की चांगले व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी किंवा व्यवस्थापनाच्या चांगल्या नियंत्रणासाठी ते कसे मदत करते आता या प्रकरणात आपण लवचिक बजेट सिस्टमसाठी जाता तेव्हा आपण येथे काय करतो तर आपण पुन्हा लवचिक अंदाजपत्रकाच्या 10 हजार युनिट्स आहेत आपल्याकडे 10 हजार युनिट्सचे बजेट सहज उपलब्ध आहे नंतर आपण तुलना करू शकता 10 हजार युनिट्सच्या उत्पादन आणि विक्रीसाठी किती खर्च अपेक्षित आहे जर आपल्याला हे माहीत नसेल तर कॉम्पुटरमध्ये एक सूत्र असेल तर ज्याक्षणी आपण विक्रीची पातळी बदलता त्या क्षणी आपल्याला त्यासाठी किती खर्च येईल हे आपोआप समजेल आणि स्वतः सिस्टम देखील स्वयंचलितपणे फरक शोधून काढेल शेवटच्या स्तंभात सिस्टम दाखवेल की मटेरियलच्या किंमतीत आहे श्रम खर्चामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल फरक आहे किंवा त्याचप्रकारे इतर किंमतीतील फरक आपोआप मोजला जाईल तर काहीच वेळातच आपल्याला संपूर्ण फरक कळेल अशा बाबतीत जेथे फरक हे आपण ठरविलेल्या किमान स्तरापेक्षा जास्त आहे त्या प्रकरणात आपण तपशीलवारपणे त्याचे विश्लेषण करू परंतु उदाहरणार्थ जेथे फरक हे आपण ठरविलेल्या किमान स्तराच्या आत आहे म्हणजेच 10 टक्के किंवा 50 हजाराच्या आत आहे आपण त्याफरकांचे विश्लेषण करणार नाही आणि आपण अहवाल बंद करूया म्हणूनच ही एक सुरुवातिची चर्चा आहे मी फक्त लवचिक अंदाजपत्र आणि त्यांच्या सकारात्मक बाजूंबद्दल चर्चा केली आहे मूल्ये मुद्दे आणि गुणधर्म ह्यांबद्दल चर्चा आणखी बाकी आहे लवचिक बजेटची तैयारी आपण कशी करावी ह्याबद्दल पुढच्या वर्गात मी आपल्याशी चर्चा करेन आपले खूप धन्यवाद